नमस्कार परत आपले स्वागत आहे तर या व्याख्यानात आम्ही व्हीएलएसआय फिजीकल डिझाइन ऑटोमेशनमधील काही स्टेपकडे पाहत आहोत ज्याबद्दल आपण पुढील मॉड्यूल्समध्ये प्लस डिटेल चर्चा करू तर लेक्चरचे शीर्षक व्हीएलएसआय फिजिकल डिझाईन ऑटोमेशन पार्ट वन येथे व्हीएलएसआय फिजिकल डिझाईन सायकलमधील मेन स्टेप या पाहिल्यास म्हणून मी येथे काही लिस्टेड केले आहे खरं तर मी या कोर्समध्ये मी सिग्निफिकन्ट डिटेल या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो जेव्हा मी व्हीएलएसआय फिजीकल डिझाइनबद्दल बोलतो तेव्हा मी असे गृहित धरतो की माझ्याकडे आधीपासूनच एक सर्किट नेटलिस्ट अव्हेलेबल आहे सामान्यत ही ट्रान्झिटर लेव्हल नेटलिस्ट असते जी गेट लेव्हल नेटलिस्ट देखील असू शकते जी स्टॅंडर्ड सेल लायब्ररीत टेक्नोलोंजिने मॅप केली जाऊ शकते तर मी गृहित धरतो की त्या प्रकारची नेटलिस्ट माझ्याकडे आधीपासूनच अव्हेलेबल आहे नंतर मी फायनल लेआऊट तयार करण्यासाठी फिजिकल डिझाइन ऑटोमेशन स्टेपच्या काही क्रमवारीत गेलो मेन स्टेप म्हणजे पार्टीशननिंग आणि फ्लोर प्लांनिंग त्यानंतर प्लेसमेंट नंतर रोऊटिंग अत्यंत महत्वाची स्टेप आहे त्यानंतर स्टॅटिक टायमिंग एनालिसिस सिग्नल इंटेग्रिटी क्रॉसटोक इशू क्लॉक आणि पॉवर टायमिंग डिझाइन आणि शेवटी आम्ही तयार होतो तेव्हा फिजिकल व्हेरिफिकेशन आणि डिझाइन साइन ऑफ चिपसाठी डिव्हाइसच्या फायनल मॅनुफॅकचारिंगसाठी फॅब्रिकेशन फॅसिलिटीवर आमचे फायनल डिझाइन पाठविणे

फ्लोरप्लानिंग च्या पहिल्या स्टेपसह प्रारंभ करूया फ्लोरप्लानिंग म्हणजे काय सिलिकॉन फ्लोरवरील अनेक सर्किट ब्लॉक घालावे लागतील प्रत्येक ब्लॉकची रफ पोजिशन फिक्स्ड करावी लागेल शेप फिक्स्ड करावेत पिनची लोकेशन फिक्स्ड करावीत मी पाहतो की मी बर्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यादृष्टीबद्दल बोलूया ज्याचे आपण चांगले प्रशंसा करू शकाल समजा तुम्ही सुरवातीपासून घर बांधत असाल तर दुसर्या एखाद्याने बांधलेली आपली खरेदी ही तितकीशी समतुल्य नाही तर आपल्याकडे एक फ्लोर एरिया आहे आपल्याला आपले फ्लोर प्लान तयार करायचे आहेत आणि रूम स्पॅसिंग वगैरे संदर्भात आपली स्वतःची डिझाइन तयार करायची आहे डिफरेंट स्टेप काय आहेत हे आपण पहात असल्यास मी फक्त एक अनालॉजि घेऊ या तर फ्लोअर प्लॅनिंगमध्ये आपल्याकडे बरेच सर्किट ब्लॉक ठेवावे लागतील परंतु येथे असे सांगा की आपण 2 बीएचके घर एक फ्लोर सांगायला जात आहात येथे आपले ब्लॉक्स 2 बेडरुमचे आहेत आम्हाला 2 टॉयलेटस सांगायला सांगा1 ड्रॉईंग डायनिंग डायनिंग रूम1 स्वयंपाकघर आणि 1 बाल्कनी हे आपल्याला ठेवू इच्छित असलेले ब्लॉक्स आहेत आम्हाला योग्य म्हणायला द्या या ब्लॉक्सच्या अप्रॉक्सिमेंट साईजविषयी आपल्याला एक आयडिया आहे कारण आपल्याला माहित आहे की आपले 2 बेडरूम किती मोठे असावेत ड्रॉईंग रूम किती मोठे असावे परंतु अचूक साईज आणि कॉन्फिगरेशन अद्याप फिक्स्ड झाले नाही की आपण त्यासह प्लॅन करू शकता इतर ब्लॉक्स जेव्हा आपण त्यास ठेवता उदाहरणार्थ ड्रॉईंग रूम सारखा स्क्वेअर असावा तो थोडा रेकटांगलं साईजचा असावा तो त्यास एल साईज असावे आणि असेच तर या टप्प्यात याचे नेमके साईज फिक्स्ड करावे लागतील केवळ व्हीएलएसआय फ्लोरप्लानिंगमध्येच मी पिन लोकेशनबद्दल नमूद केले नाही येथे या अनालॉगी मध्ये पिन लोकेशन ऑफ डोर आणि विंडोच्या अचूक स्थानाशी संबंधित असेल तर जेथे आपल्याला विविध ब्लॉक जोडण्यासाठी आवश्यक असल्यास डोर विंडो आणि कॉरिडॉर कुठे ठेवायचे आहेत या 2 प्रॉब्लेममधे खूप साम्य आहे तर व्हीएलएसआय मध्ये आम्ही अशाच प्रकारची गोष्ट पाहतो माझ्याकडे सिलिकॉनचे एक फिक्स्ड एरिया आहे जेथे सर्व काही ठेवावे लागते मला अस्थायीपणे शोधून काढावे लागेल की हे कोठे ठेवावे आणि ब्लॉक्स फ्लेक्सिबल असल्यास I साईज अड्जस्ट करू शकतात उदाहरणार्थ माझ्याकडे एखादा ब्लॉक असल्यास ज्याचे एरिया मला माहित आहे त्याचे एरिया 10 युनिट्स बाय10 युनिट आहे परंतु त्याचे लेआउट फिक्स्ड केलेले नाही तर मी त्यांना बर्याच ठिकाणी घालू शकतो की मला माहित आहे की एकूण एरिया 100 चौरस युनिट्स आहे मी हे असे ठेवू शकेन मी २० बाय 5 ने घालू शकेन मी ते 25 बाय 4 पर्यंत घालू शकते तर मला येथे बर्याच ऑप्शन अव्हेलेबल आहेत तर फ्लोर प्लॅनिंग दरम्यान आपल्याला या ऑप्शनचा युज करावा लागेल आणि या पैकी कोणता उपाय आपल्याला सर्वोत्तम प्रकारचे उपाय देईल हे शोधून काढावे लागेल आता हे नक्कीच आहे फुल कस्टम डिझाइनसाठी एक अनिवार्य स्टेप आता पुन्हा आम्ही डिझाइन स्टाईल संबंधित प्रॉब्लेम कडे येत आहोत आपण सेमी कस्टमरच्या स्टॅंडर्ड सेल बेस डिझाइनचा विचार करता जिथे सर्व सेल रोमध्ये ठेवल्या आहेत तर आता माझी प्लेसमेंटची प्रॉब्लेम रेस्ट्रिक्टेड नाही असे नाही की मी कुठेही काहीही ठेवू शकतो ब्लॉक किंवा सेल ज्याला फक्त एका लाईन वर ठेवावे लागेल तर फ्लोरप्लानिंग प्रॉब्लेम स्टॅंडर्ड सेल डिझाइनमध्ये अस्तित्वात नाही एफपीजीए गेट अॅरेसाठी ते अस्तित्वात नाही एफपीजीए फ्लोरप्लानिंग अस्तित्वात नसल्यामुळे आपल्याला सीएलबी च्या फक्त प्लेसमेंटपैकी एकामध्ये सर्किट मॉड्यूल ठेवावे लागेल परंतु फ्लोरप्लानिंग आपल्याला तेथे करण्याची आवश्यकता नाही परंतु काहीवेळा आपण तेथे थोडीशी फ्लोरप्लानिंग वापरू शकता कारण तुम्हाला कदाचित काही सर्किट पार्ट एफपीजीए च्या एका पार्टला द्यावा लागेल यासाठी की डिले इंटरकनेक्शन डिले कमी असेल एफपीजीए सॉफ्टवेअरशी इंटरकनेक्शनचे काही मार्ग आहेत ज्यांना सक्तीसाठी काही ब्लॉक्स सीएलबी च्या मॅप करणे आवश्यक आहे जे रेकटांगलं रिजनच्या जवळपासच्या पार्ट स्थित आहेत ज्यास आपण स्पेसिफाय फाईन करू शकता

आता फ्लोरप्लानिंग करण्यापूर्वी किंवा फ्लोरप्लानिंग बरोबरच आणखी एक स्टेप्स कॉल पार्टिशनिंग आहेत जी चालविली जातात आपण पहाल की वेगवेगळ्या कारणांसाठी पार्टिशनिंग चालले आहे मी या स्लाइडचे स्पष्टीकरण देण्यापूर्वी सांगते समजा माझ्याकडे खूप मोठे डिझाइन आहे आणि माझ्याकडे पर्टिक्युलर टेकनॉलॉजि आहे ज्याद्वारे मी चिप तयार करू शकतो उदाहरणार्थ असे म्हणूया की चिपमध्ये मी 1 दशलक्ष मिळवून देण्यास सक्षम आहे परंतु मला असे दिसते की माझ्या डिझाइनमध्ये 2 5 दशलक्ष चिप्स आहेत तर मला काय माहित आहे की मला माझे डिझाइन 3 चिप्समध्ये पार्टिशनिंग करावे लागेल तेच मला 1 चिपमध्ये आवश्यक आहे जे मी ठेवू शकत नाही माझे होल डिझाईन 3 मध्ये कसे पार्टिशनिंग करावे ते आपण पार्टिशन म्हणू शकता जसे की प्रत्येक पार्टिशन साईज 1 दशलक्षापेक्षा कमी असेल आणि अर्थातच आणखी एक वांछनीय गोष्ट म्हणजे पार्टिशनमधील कनेक्शनची संख्या कमी केली पाहिजे कारण मला अशी परिस्थिती आवडणार नाही जिथे मला 2 चिप्स दरम्यान 1000 कनेक्शन आवश्यक असतील कारण जेव्हा आपण चिप वर जाता तेव्हा डिले तीव्रतेच्या क्रमाने वाढविला जातो तर मला असे वाटले आहे की बहुतेक एंटर कनेक्शन चीपच्या आत असतील तर फक्त काही कनेक्शन चिप्स दरम्यान उजवीकडे जातील त्याच प्रमाणे येथे माझे एक उदाहरण आहे जिथे आपण पाहू शकता की येथे गेट स्तराची नेटलिस्ट आहे तेथे 48 गेट आहेत समजा मला ते 3 पार्टिशनमध्ये डिव्हाईड करायचे असेल तर खाली दिलेला डायग्रॅम एक चांगला पार्टिशनिंग दर्शवितो जिथे तुम्हाला असे दिसते की पार्टिशनने डिफरेंट शेडमध्ये दिसतील जिथे तुम्हाला असे दिसते की या पार्टिशनचे साईज अंदाजे समान आहेत 1516 आणि 17 तुम्ही पार्टिशनमधील परस्पर कनेक्शन शब्दांची संख्या देखील पाहू शकता पहिल्या आणि दुसर्या पार्टिशनमध्ये कनेक्शन आहेत तर आपण असे म्हणतो की हा कट साईज आहे त्याचप्रमाणे दुसर्या ते तिसर्या दरम्यान कनेक्शन आहेत या कट साईज 4 देखील आहेत प्रथम आणि तिसरा काहीही नाही तर आपण म्हणू शकतो की हे एक चांगले पार्टिशनिंग आहे म्हणून हे पार्टिशनिंग कोणत्याही स्तरावर केले जाऊ शकते ज्या बद्दल मी त्याबद्दल बोललो होतो हाय लेवलवर ज्या चीप आपण हे करू शकता आपण हे प्रत्यक्षात कोणत्याही लेवलवर करू शकता म्हणून आपण सामान्यत मिनी प्लेसमेंट किंवा मजल्याच्या मिनीप्लॅनसाठी जाण्यापूर्वी हे पार्टिशनिंग करणे ही एक महत्त्वाची स्टेप आहे

आता फ्लोरप्लानिंगवर येऊ या या चित्रात आपण फ्लोरप्लानचे रिप्रेझेन्टेशन कसे करतो फ्लोरप्लान कसे दर्शविले जाते डाव्या साईडला असलेल्या आकृतीप्रमाणेच आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 हे 5 मॉड्यूल किंवा ब्लॉक्सचे रिप्रेझेन्टेशन आहे तेथे काही एरिया अंदाजे साईज दर्शवितात आता मी येथे पोचलो आहे एक रफ फ्लोरप्लान आहे तर घराच्या बाबतीत पुन्हा म्हणू शकतो की हे माझे ड्रॉईंग रूम असेल हे 7 आणि हे 2 असे माझे बेडरूम असतील हे 1 माझे स्वयंपाकघर असू शकते वगैरे वगैरे तर एकदा माझ्याकडे असे एक फ्लोरप्लान आले की मी त्याचे रिप्रेझेन्टेशन कसे करावे कारण टिपिकल व्हीएलएसआय सर्किटमध्ये मी अशा परिस्थितीबद्दल बोलत आहे जिथे असे हजारो ब्लॉक्स प्लस असू शकतात त्यांना कसे हॅण्डल करावेत्यांचे इफिसिएंटली कसे रिप्रेझेन्टेशन करावे जेणेकरुन मी काही हॅण्डल करू शकेन मी चांगल्या किंवा इफिसिएंटली फ्लोरप्लानवर पोहोचू शकेन येथे आम्ही ट्रीच्या दृष्टीने फ्लोरप्लान्सचे रिप्रेझेन्टेशन करण्याचा एक संभाव्य मार्ग दर्शवितो हे ट्री एक कट दर्शवते येथे आपण पाहू शकता की नोड्स प्लस किंवा स्टार म्हणून मार्क आहेत मला म्हणायचे आहे की या प्लसचा अर्थ हॉरीझॉन्टल कट आहे आणि स्टार म्हणजे व्हर्टिकल कट म्हणजे याचा अर्थ काय आहे समजा माझ्याकडे फ्लोरप्लान आहे जिथे माझ्याकडे उभ्या पार्टिशनिंग स्वतंत्रपणे 2 ब्लॉक ए आणि बी ठेवले आहेत तर हे मी खालीलप्रमाणे दर्शवितो त्याचप्रमाणे माझ्याकडे अशी परिस्थिती असल्यास जेथे 2 ब्लॉक्स असे म्हणतात की हॉरीझॉन्टल पार्टिशनिंग सी आणि डी रिप्रेझेन्टेशन करतात मी हे असे दर्शवितो चला आणखी एक उदाहरण घेऊ समजा हे माझ्याकडे आहे तर मी रिप्रेझेन्टेशन करण्याचा मार्ग म्हणजे मी प्रथम हा व्हर्टिकल कट वापरतो तरस्टार तर एका साईडला ती अ आणि दुसरी बाजू ही होल गोष्ट आहे या होल गोष्टींमध्ये पुन्हा हॉरीझॉन्टल कट आहे तर प्लस बी आणि सी तर फ्लोरप्लान्सचे रिप्रेझेन्टेशन करण्याचा हा एक मार्ग आहे तर आता या उदाहरणाकडे आपण पुन्हा एकदा येऊ या उदाहरणार्थ या ट्रीचे एक संभाव्य रिप्रेझेन्टेशन आहे कारण हे लोवरलेवल पासून सुरू होण्यासारखे युनिक नाही 3 आणि 6 हे हॉरीझॉन्टल लाईनद्वारे व्हर्टिकल लाईनद्वारे कनेक्ट केले आहेत तर 3 6 3 6 एकत्र हॉरीझॉन्टल लाईनद्वारे 1 ला जोडलेले आहे तर पुन्हा प्लस 3 6 आणि 1 2 5 व्हर्टिकल लाईनद्वारे जोडलेले 2 स्टार 5 नंतर हे आणि 4 प्लस 4 सह हॉरीझॉन्टल लाईनद्वारे जोडलेले आहेत आणि ही होल गोष्ट आणि ही होल गोष्ट व्हर्टिकल लाईनद्वारे जोडली आहे तर पुन्हा स्टार ही आणि ही आणि दुसरी बाजू 8 आणि 7 हॉरीझॉन्टल लाईन आहेत आणि पुन्हा व्हर्टिकल लाईन हे आहे आता हे एक झाड आहे हे चित्रमय रिप्रेझेन्टेशन आहे आता ज्यांनी संगणक विज्ञान डेटा स्ट्रक्चरचा अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी तुम्हाला हे समजेल की हे असे एक ट्री द्विमार्गाचे ट्री आहे ज्यामध्ये वर्टेक्स नोड्समध्ये काही ऑपरेटर आहेत आणि या प्रकरणात काही मॉड्यूल सोड नोड्स हे तथाकथित पॉलिश पोस्टफिक्स नोटेशनमध्ये रिप्रेझेन्टेशन केले जाऊ शकते तर पॉलिश पोस्ट फिक्स नोटेशन म्हणजे काय जर तुम्हाला ही एक ए आणि बी दिसत असेल तर मी पहिल्या 2 लिव्ह नोट्सचे रिप्रेझेन्टेशन करतो मग वरच्या ए बी स्टार वरच्या ऑपरेटरला मी असे लिहीते हे सी डी प्लस म्हणून लिहीते हे मी राईट करतो म्हणून हे प्रथम जाईल बीसी प्लस मी प्रथम हे करतो नंतर ए आणि नंतर पॉलिश पोस्ट फिक्स नोटेशन असे लिहिलेले आहे आणि हे माझे वैशिष्ट्य आहे ज्यास कोणत्याही पॅरेंथेसिस किंवा ब्रॅकेट आवश्यकता नाही आपणास माहित आहे की कोणत्याही ऑपरेटरने आमचा सामना केला तर आपण मागील 2 ऑपरेशन्सवर ऑपरेट केले तर प्लस बी आणि सी वर वर्क करेल आपल्याला काहीतरी मिळेल स्टार अ आणि यावर वर्क करेल तर तुम्हाला हे मिळेल तर चरण चरण आपण उजवीकडे जाऊ शकता तर आपण हे देखील पाहू शकता की आम्ही अगदी समान वर्क केले आहे 3 6 प्लस याचा अर्थ म्हणजे हे एक 3 6 प्लस 1 प्लस म्हणजे 3 6 प्लस आणि 1 प्लस 3 6 प्लस आणि 1 प्लस 2 5 स्टार 2 5 स्टार हा आहे नंतर 4 प्लस सह 4 हे प्लस आहे आणि ही होल वस्तू आणि या होल गोष्टीत एक स्टार आहे 8 7 प्लस 8 7 तसेच ही होल गोष्ट आणि हे 8 7 प्लस स्टार आहे जेणेकरून पुढे जाईल येथे आपण वर्क करू शकता असे म्हणतात पोस्टफिक्स नोटेशन तर फ्लोरप्लान पोस्टफिक्स नोटेशन म्हणून दर्शविले जाऊ शकते जर ते स्लाइस करण्यायोग्य असेल तर आपण त्यास अशा हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनमध्ये स्लाइस करू शकता

परंतु आपण डेव्हलोप कराल की तेथे काही फ्लोरप्लान आहेत ज्या या नोटेशनमध्ये दर्शविल्या जाऊ शकत नाहीत मी एक उदाहरण दाखवित आहे समजा येथे 5 ब्लॉक्स ए बी सी डी ई आहेत परंतु या फ्लोरप्लानला स्लाइस करू शकणार्या हॉरीझॉन्टल किंवा व्हर्टिकल रेषा पुढे नाहीत तर येथे आपण प्लस वापरू शकत नाही आपण स्टार वापरू शकत नाही हे यासारखे रिप्रेझेन्टेशन केले जाऊ शकत नाही तर नंतर आपण हे पाहू की अशा प्रकारचे फ्लोरप्लेन्स कसे हॅंडल करायचे आहे

ज्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यास फ्लोर प्लॅनिंग केल्यावर प्लेसमेंट म्हणतात फ्लोर प्लॅनिंग दरम्यान पहा आम्ही आधीच ब्लॉक्सची अंदाजे स्थाने फिक्स्ड केली आहेत जसे आम्ही फ्लॅटच्या डिझाइनच्या संदर्भात पुन्हा असे म्हटले आहे मी म्हणालो की येथे माझी पहिली रूम आहे येथे ही दुसरी रूम आहे येथे जेवणाची जागा आहे मी तात्पुरते स्थाने फिक्स्ड केली आहेत परंतु पुढील प्रश्न येईल की लोक या रूमतून त्या रूम मध्ये कसे जातात तर त्याकरिता शक्यतो मला काम करण्यासाठी काही ठिकाणी जाण्यासाठी आणि त्यांच्या पध्दतीपर्यंत जाण्यासाठी काही अतिरिक्त कॉरिडोरची आवश्यकता असेल व्हीएलएसआय डिझाइनच्या संदर्भात मला काही अतिरिक्त जागा आवश्यक आहे ज्याद्वारे मी ब्लॉकला कनेक्ट करू शकेन जे या तथाकथित रूटिंग एरिया आवश्यक आहेत तर प्लेसमेंट प्रॉब्लेम डिफाइन साईज आणि पिन लोकेशन ब्लॉक्सचा एक सेट दिल्यास लेआउटची स्थिती फिक्स्ड करा इंटरकनेक्सेट चालविण्यासाठी ब्लॉक्समध्ये पुरेशी जागाच नाही तर तर येथे इंटरकनेक्शन मॉडेलिंग आणि कॉस्ट एस्टिमेशन महत्वाचे आहेत कारण आपण नंतर शंका घेत असताना आपण करीत असलेला अचूक इंटरकनेक्सेट असेल परंतु आता आपण थोडी जागा ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात आणि ब्लॉक्सला ओप्टिमम मार्गाने ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात की आपली कॉस्ट एस्टिमेशन कमी होईल आम्हाला रूटिंग कॉस्टचा काही एस्टिमेशन वापरावा लागेल जेणेकरून आपण 2 अल्टर्नेट प्लेसमेंट सोल्यूशन्सचे इव्हाल्युट आणि कम्पेर करू शकता जे आपण पाहू शकता की हे इतरांपेक्षा प्लस एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून आपण हा फाईन घेता आणि जसे मी काही डिझाइन स्टाईल साठी म्हटले आहे जसे की एफपीजीए आणि सेमी कस्टम स्टँडर्ड सेल बेस्डफ्लोरप्लानिंग आणि प्लेसमेंट प्रॉब्लेम सारख्याच आहेत तेथे भिन्न नाहीत परंतु होल कस्टमसाठी ते स्वतंत्रपणे करावे लागतील चला तर या स्टॅंडर्ड सेल परिदृश्याकडे पुन्हा एकदा नजर टाकू एक स्टॅंडर्ड सेल चिप फ्लोरप्लान आयओ पिन सारख्या दिसेल सीमेवरील आयओ सेल्स आणि रो दरम्यान हे रूटिंग चॅनेल असलेले स्टॅंडर्ड सेल असतील तर सामान्य प्लेसमेंटची प्रॉब्लेम येथे असेल मी यापूर्वी पुन्हा एकदा नमूद केले आहे कीलाईन सेल कसा ठेवावा आणि एकदा आपण हे सेल ठेवल्यानंतर आपण मार्ग वाहिन्यांच्या कॉस्ट एस्टिमेशन लावू शकता आणि त्यासाठी आपण पुरेशी जागा ठेवू शकता जर आपण स्टॅंडर्ड सेल साठी पाहिले तर ही प्रॉब्लेम अवघड नाही जर आपण नंतर पाहिले की आपली जागा थोडी कमी असेल तर आपण होल रो थोडेसे वर किंवा खाली हलवू शकता म्हणून आपण ते नंतर ते करू शकता हे समायोजन नंतर करू शकता परंतु सामान्य म्हणण्याचा अर्थ असा आहे की होल कॅस्टम गोष्ट जिथे तेथे बरेच ब्लॉक फिरतात तितके सोपे नाही येथे जागा तयार करण्यासाठी ब्लॉक हलविण्यामुळे कदाचित दुसरीकडे जागा कमी होईल जेणेकरून प्रॉब्लेम निर्माण होऊ शकेल हे 1 आणि पुन्हा येथे आहे की आपण 2 स्टॅंडर्ड सेल प्लेसमेंट्स दर्शविल्या आहेत हे आपल्याला आढळले तर याला बॅड प्लेसमेंट म्हणतात आणि त्यालाच गुड प्लेसमेंट म्हणतात तर येथे इंटर कनेक्शन मी किती स्ट्रेट लाईनी दर्शविली आहे हे पाहण्यासाठी की कनेक्शन किती कॉम्प्लेक्स आहेत तर पहिल्यांदाच तुम्हाला असं दिसतं की मोठ्या प्रमाणात झिग्झॅग लाईन्स आहेत परंतु दुसर्या प्रकरणात तुम्हाला दिसेल की लाईन्स बहुधा लोकल कानफाइन चॅनेल आहेत आणि काही चॅनेलमधूनच काही कनेक्शन आहेत तर हे एक चांगले लोकेशन आहे म्हणून प्लेसमेंटचे महत्त्व स्पष्टपणे स्पष्ट झाले आहे की माझ्याकडे चांगली प्लेसमेंट असल्यास मला नंतरच्या वेळी राउटिंगची प्रॉब्लेम सोपी होऊ शकते आणि मी येऊ शकतो किंवा अंतिम डिझाइनवर येऊ शकेन जे परफॉर्मन्सच्या दृष्टीने प्लस वर्कक्षम असेल कारण आज इंटरकनेक्शन कनेक्शन एरिया आणि इंटरकनेक्शन डीले सर्किटच्या एकूण परफॉर्मन्सवर डॉमिनेट होत आहे म्हणून जर मी माझा इंटरकनेक्शन सिम्पल आणि शॉर्ट ठेवू शकलो तर हे मला लॉन्ग रन करेल

एकदा आपण ब्लॉक्स ठेवल्यानंतर आता रूटिंग येते एकदा ब्लॉक्स ठेवल्यानंतर इंटरलिंक्शन्स लाइन चालवा जेणेकरून नेटलिस्टसाठी सर्व कनेक्शन कंप्लिट केले जाऊ शकतात आता या मार्गांचे विविध प्रकार आहेत ग्रीड रूटिंग ग्लोबल रूटिंग डिटेल रूटिंग क्लॉक आणि पॉवर राउटिंग एस्टेरा ज्याबद्दल आपण बोलू शकतो आणि गोष्ट अशी आहे की ब्लॅक बॅड प्लेसमेंट मुळे राउटिंगची प्रॉब्लेम खूपच कठीण होऊ शकते मी म्हटल्याप्रमाणे ग्रीड रूटिंग ही एक प्रॉब्लेम आहे जी अगदी सामान्य आहे समजा मी आकृत्यानुसार दर्शवू असे म्हणा की माझ्याकडे लेआउट एरिया आहे हा माझा एकूण सिलिकॉन फ्लोर आहे आणि माझ्याकडे आधीपासूनच काही ब्लॉक्स आहेत ज्याचा अर्थ हा ऑब्स्टॅकल आहे या ब्लॉक्सद्वारे मी एक इंटरकनेक्शन चालवू शकत नाही समजा असे म्हणू आणि समजा मला येथे एक प्रॉब्लेम आहे जिथे मला येथे असलेल्या पिनला जोडू इच्छित असलेल्या पिनशी कनेक्ट करायचे आहे नॉर्मल प्रॉब्लेम असेल ही ग्रीड राउटिंग असे सांगते की हे ऑब्स्टॅकल येत असताना हे राउटिंग कसे कंप्लिट करावे तर तेथे बरेच अल्टर्नेट पाथ आहेत तर आपण असे म्हणूया की हा एक अल्टर्नेट रूट असू शकतो एकदा आम्ही हे कंप्लिट केल्यावर आता सांगा आता मला आणखी एक प्रॉब्लेम आहे परंतु मला येथे एक पिन येथे पिनशी जोडायचा आहे आता अर्थातच आम्ही एकाच लाईनवर ही लाईन घातली असल्याने आपण त्याच मार्गाचे अनुसरण करू शकत नाही कारण तेथे क्रॉस असेल तर येथे शक्यतो या रूटने जावे लागेल ही ग्रीड रूटिंग ची प्रॉब्लेम आहे तेथे ऑब्स्टॅकल आहेत तेथे जोडण्यासाठी पॉईंट किंवा पिन आहेत एखादा मार्ग फिक्स्ड करण्याचा प्रयत्न करा म्हणजे शक्य तितके शॉर्ट म्हणजे आपण इंटरकनेक्शन बरोबर कंप्लिट करू शकाल तर या व्यतिरिक्त ग्लोबल रूटिंग आणि डिटेल रूटिंग प्रॉब्लेम देखील आहेत तर मी येथे एक उदाहरण देऊ शकते

समजा येथे काही ब्लॉक्स अस्तित्त्वात आहेत काही पिन लोकेशन दर्शविली आहेत ती एखाद्या मार्गाने कनेक्ट केली जाण्याची आहेत दुसरे आरेख ग्लोबल रूटिंग चा परिणाम दर्शवितो ग्लोबल रूटिंग म्हणजे काय करतो याचा अर्थ असा होत नाही तो पिनला तंतोतंत जोडत नाही उलट अप्रॉक्सिमेंट रूट शोधण्याचा प्रयत्न करतो जसे की तुम्ही म्हणाल की या 2 पिनला या पार्टवर कनेक्ट करावे लागेल हे 2 पिन हा पार्ट वापरू शकतात हा पिन हा पार्ट वापरत आहे या 2 पिनला जोडण्यासाठी मी या पार्टचे अनुसरण करू शकतो उदाहरणार्थ इतर ऑप्शन असू शकतात हे कनेक्शन मी या मार्गाचा वापर करू शकलो असतो जवळजवळ हा पार्ट शोधण्याचा प्रयत्न करतो हा ग्लोबल रूटिंग आहे आता एकदा डिटेल रूटिंग कंप्लिट झाल्यावर यापैकी प्रत्येक इंडिजुअल रिजन आपण एका वेळी 1 मानतो आणि तंतोतंत वायरिंग कंप्लिट करण्याचा प्रयत्न करतो मी येथे एकाच वायरींग सेम लेयरच्या सर्व वायरिंग्ज दाखवित आहे परंतु जेव्हा आम्ही चॅनेल रूटिंग चे हे उदाहरण घेतले तेव्हा तुम्हाला आठवते की 2 डिफरेंट कलर चालणारे शब्द दर्शविण्यासाठी मी दोन डिफरेंट कलरचा वापर केला एक हॉरीझॉन्टल एक व्हर्टिकल ते कनेक्ट होऊ शकतात आवश्यक असल्यास काही मुद्दे तर हा ग्लोबल रूटिंग आणि डिटेल रूटिंग म्हणजे काय याचा अर्थ तर नंतर आपण या प्लस डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि आपण बरीच उदाहरणे काढत आहोत विशेष म्हणजे क्लॉक राउटिंग आता आपणास असे दिसते की क्लॉक एक अतिशय महत्त्वाचा सिग्नल आहे सर्व चिपमध्ये बरेच सिक्वेन्शिअल सर्किट एलिमेंट आहेत फ्लिप फ्लॉप रजिस्टर सर्व आवश्यक क्लॉक काउंटर आणि सामान्यत क्लॉक एड्ज द्वारे ट्रिगर केल्या जातात कारण बर्याच फ्लिप फ्लॉपच्या एड्जरुन ट्रिगर होते जर एका तुलनेत क्लॉक च्या सिग्नलमध्ये भिन्नता आणि दिरंगाईच्या तुलनेत उशीर झाल्यास एक फ्लिप फ्लॉप असू शकते इतरांपेक्षा आधी स्विच होऊ शकेल तर सर्किटमध्ये हे चुकीच्या ऑपरेशन्सस कारणीभूत ठरू शकते जर समजा सर्व फ्लिप फ्लॉप्स ज्याने एकत्र स्विच केले तर स्विच करण्यास डीले झाला तर अशा बर्याच पद्धती आहेत ज्या प्रस्तावित केल्या आहेत ज्या आपण क्लॉक राउटिंग हॅंडलसाठी चर्चा करू एका पध्दतीप्रमाणे ज्याला मी येथे दर्शवित आहे त्याला एच ट्री म्हणतात कारण आपण प्रत्येक इंटरमेडिएट स्टेप एचसारखे दिसत आहात तर क्लॉक इंटरमेडिएट तयार होते आणि एचच्या टर्मिनलवर हे सर्व पॉईंट ज्या ठिकाणाहून क्लॉक आहेत ते पॉईंट आहेत सिग्नल घेतले आहेत आता जर आपण मेजर केले तर आपण क्लॉक जनरेटरपासून प्रत्येक टर्मिनल पॉईंटपर्यंत पाहिले तर इंटरकनेक्शनची लेथ इक्वल आहे म्हणजे क्लॉक डीले या पॉईंटपेक्षा समान असेल परंतु या पद्धतीचा त्रास असा आहे की ठराविक लेआउटमध्ये आपल्याकडे नियमितपणे क्लॉक लोकेशन नसते ते नेहमीच हळूहळू व यादृच्छिक राहतील आपणास नेहमीच या एच प्रकारांचे लेआउट खूप सुबकपणे मांडण्याची संधी मिळणार नाही आपण पाहू शकता तेथे हळूहळू बरीच वस्तू असतात तर या सर्व गोष्टी आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये नंतर पाहू तर मी असे करतो की आज आम्ही हे व्याख्यान संपवू शकतो